आपण नुकतीच कॉपीराइटची साहित्य वरचा हक्क ओळख करून घेतली कॉपीराइट उगम कसा झाला आणि कालांतराने त्याचा विकास कसा झाला हे पहिले आता भारतातील कॉपीराइट संरक्षण पाहूया भारतात सुरुवातीला भारतीय कॉपीराइट कायदा १९१४ होता जो ब्रिटीशांनी आणला होता स्वातंत्र्यानंतर १९५७ चा कॉपीराइट कायदा आला १९५७ च्या कॉपी राईट मध्ये भारतातील कॉपी राईटचे सर्व कायदे एकत्र केले गेलेत आणि त्यात बॉन्ड कन्व्हेन्शनच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला २०१२ मध्ये कॉपीराइट सुधार अधिनियम आला २०१२ मधील ही अलीकडेच केली गेलेली सुधारणा आहे ज्या मुळे कॉपी राईट कायद्यात बऱ्याच सुधारणा करण्यात आल्यात या बदला मुळे लेखकाच्या मालकी धारकाच्या आणि वापरकर्त्यां च्या हक्कांना संतुलित ठेवले गेले या सुधारणेत एक संतुलन साधलेले आहे या सुधारणे विषयी आपण बोलत आहोत त्यामध्ये सदारकत्यांच्या हक्कांची देखील सुविधा आहे तसेच सक्तीच्या परवान्यांद्वारे एखादे काम हस्तगत करता येणे सोप्पे व्हावे अशी देखील सुविधा केलेली आहे कॉपीराइट कायद्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत पर्यंत विस्तारित आहे कॉपीराइट हक्काचा कालावधी हा बहुतेक करून बऱ्याच गोष्टीं साठी लेखकाचे आयुष्य अधिक ६० वर्षे आहे ज्या वर्षी लेखकाचा मृत्यू होतो तिथून पुन्हा ६० वर्ष एवढा कालावधी मिळतो म्हणून आपण म्हणू शकता की कॉपीराइटचा कालावधी देखील लेखकाच्या जीवनावर अवलंबून असतो कॉपीराइट धारकास त्याने केलेल्या कार्याच्या विक्रीचा आणि प्रती बनविण्याचा हक्क आहे आम्ही आधी सांगितल्या प्रमाणे काम म्हणजे साहित्यिक नाट्यमय वाद्य किंवा कलात्मक काम होय ज्यात चित्रपटाचा किंवा ध्वनी संचय कामांचा समावेश असतो कामे एकतर स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे तयार केली जाऊ शकतात संयुक्त लेखकांच्या कार्याची व्याख्या दोन किंवा अधिक लेखकांच्या सहकार्याने तयार केलेली रचना अशी केली जाते ज्यात एका लेखकाचे योगदान इतर लेखकांच्या योगदानापेक्षा वेगळे नसते उदाहरणार्थ एकाच वेळी तीन भिन्न साधनांचा वापर करून तीन संगीतकारांद्वारे वाजवले जाणारे संगीत आता हे काम संयुक्त लेखकांचे कार्य आहे कारण येथे आपण फरक करू शकत नाही किंवा एका लेखकाचे कार्य इतरांपासुन वेगळे करू शकत नाही कॉपीराइटद्वारे संरक्षित कार्यांमध्ये मूळ साहित्यिक कामे नाट्यमय कामे संगीतमय कामे आणि कलात्मक कामे यांचा समावेश असतो त्यात चित्रपटांचा आणि ध्वनीमुद्रणाचा समावेश असतो या मुळे काही परिस्थिती मध्ये विशिष्ट कार्यांचे संरक्षण केले जाते उदाहरणादाखल एखादे काम भारतात प्रथम प्रकाशित झाले असेल तर ते भारतात सुरक्षित केले जाते आणि जर लेखक भारताचा नागरिक असेल तर ते काम भारतातही संरक्षित केले जाऊ शकते लेखक हि संज्ञा लेखक हा शब्द एखाद्या कामाचा लेखक या गोष्टीशी निगडित आहे तर संगीतमय कार्यासाठी लेखक संगीतकार आणि एखाद्या कलात्मक कार्यासाठी हा शब्द कलाकारास निगडित आहे लेखकाचा अर्थ असा आहे की निर्माण करणारी व्यक्ती जो व्यक्ती चित्रपटासाठी छायाचित्र घेतो किंवा चित्रपटासाठी ध्वनी साठवणुकीचे कार्य करतो तो निर्माता असतो संगणकाद्वारे निर्माण केलेल्या वस्तूं मध्ये जो व्यक्ती ते तयार करतो तो निर्माता मनाला जातो येथे सुद्धा निर्मितीचा विषय येतोच